या आठवड्यात मी तुम्हाला इंटरनेट ऑफ थिंग्स या संकल्पनेची ओळख करून देत आहे अर्थात मी आपल्याला काही उदाहरणे देऊन इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय याबद्दल चर्चा करीत आहे मग आपण दोन उदाहरणे घेत आहोत एक लहान होम ऑटोमेशन सिस्टम आहे जिथे आम्ही एसएमएस नियंत्रणाद्वारे प्रकाश चालू आणि बंद करू या आठवड्यात आम्ही अनधिकृत लोकांनी आपल्या स्क्रीनला स्पर्श केल्यास आम्ही कोणत्या प्रकारच्या घटना कशा सेन्सकरु शकतो याबद्दल टच सेन्सरद्वारे देखील दर्शवितो तर ही दोन उदाहरणे आपण पाहू आणि या व्याख्यानात विशेषत मी आपणास इंटरनेट ऑफ थिंग्स हाबज्डवर्ड परिचित करुन देईन या आठवड्यात संकल्पित केलेल्या संकल्पना म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय आम्ही आयओटी आणि एम्बेडेड सिस्टम शी कसे संबंध जोडतो आणि ऑब्जेक्ट ट्रॅकिंग चा केस स्टडी घेऊ इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे जे फिजिकल थिंग्स चे नेटवर्क आहे जसे की ते कोणतेही डिवाइस असू शकते ते मनुष्य किंवा वाहन असू शकते किंवा ती इमारत असू शकते जी इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर सेन्सर आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह एम्बेड केलेले आहे आणि हे जे सक्षम करते ते डेटा कलेक्ट आणि एक्सचेंज करण्यासाठी ऑब्जेक्टला सक्षम करते मी एक उदाहरण देते 5 व्या आठवड्या मध्ये आम्ही टेम्परेचर सेन्सिंग मॉड्यूलबद्दल चर्चाकेली तर आम्ही त्या उदाहरणामध्ये काय करीत आहोत एक सेन्सर होता जो एलएम 35 आहे तेथून आम्ही टेम्परेचर असलेल्या काही फिजिकल पॅरामीटर चा सेन्स करीत होतो आणि आम्ही तो एलसीडीमध्ये प्रदर्शित करीत होतो हे आम्ही करत होतो ते एम्बेडेड सिस्टम एप्लिकेशन आहे जो स्टँडअलोन सिस्टम आहे त्यात एक कम्युनिकेशन कपॅबिलिटी आहे परंतु आम्ही सेन्सरकडून आम्हाला प्राप्त केलेला डेटा इतर सर्व्हर किंवा इतर डेटाबेसमध्ये ट्रान्स्मिट करीत नाही तर आम्ही ते टेम्परेचर कोठेही स्टोर करत नाही आम्ही ते फक्त एलसीडी वर प्रदर्शित करीत होतो परंतु मी मायक्रोकंट्रोलर द्वारे टेम्परेचर सेन्सरमधून एकत्रित करतो आणि मी ती माहिती पास करतो किंवा ती माहिती काही डेटाबेसमध्ये स्टोर करते जर आपल्याला ते ऑनलाइन असलेल्या डेटाबेसमध्ये सेव्ह करायचे असेल तर आम्हाला मिळालेल्या प्रोसेसिंग कपॅबिलिटी सह काही कम्युनिकेशन कपॅबिलिटी देखील असणे आवश्यक आहे त्यास आधीपासूनच प्रोसेसिंग कपॅबिलिटी प्राप्त झाली आहे परंतु आता डेटा पाठविण्यासाठी किंवा काही सर्व्हरमध्ये किंवा काही डेटाबेसमध्ये डेटा स्टोर करण्यासाठी आम्हाला काही कम्युनिकेशन कपॅबिलिटी देखील आवश्यक आहे जेव्हा एम्बेड केलेल्या सिस्टममध्ये केवळ प्रोसेसिंग कपॅबिलिटी नसते तर कम्युनिकेशन कपॅबिलिटी देखील असते ते आयओटी डिव्हाइस बनते म्हणजेच टेम्परेचर सेन्सिंग युनिट यापुढे स्टॅन्ड अलोन नाही आणि या विशिष्ट ठिकाणी मर्यादित नाही जिथे आपण केवळ टेम्परेचर प्रदर्शित करत आहात जर एखाद्यास या विशिष्ट खोलीचे टेम्परेचर जाणून घ्यायचे असेल तर आपण ते करू शकतात जे मी त्या मेकॅनिज्म द्वारे केले आहे हे ऑब्जेक्ट कलेक्ट करण्यास आणि डेटा एक्सचेंज करण्यास सक्षम करते आमच्याकडे बर्याच प्रकारचे एप्लिकेशन्स आहेत ज्यांपैकी एक स्मार्ट सिटी आहे दुसरे हेल्थकेअरमध्ये आहे ऑब्जेक्ट ट्रॅकिंग हे एक अतिशय मोठे एप्लिकेशन आहे जेथे आजकाल लोक कोणत्याही वस्तूचा ट्रॅक घेण्यासाठी लहान मॉड्यूल्स वापरत आहेत आम्ही नंतर केस स्टडी म्हणून त्याकडे लक्ष देऊ सर्व्हिलन्स सेक्युरिटी आणि सेक्युरिटी मध्ये आयओटीला खूप चांगले एप्लिकेशन मिळाले आहेत सेक्युरिटी साठी मी त्या सेन्सरसह एक उदाहरण घेत आहे परंतु त्यास इतर अनेक एप्लिकेशन मिळाले आहेत आणि नक्कीच हे केवळ कल्पनेद्वारे मर्यादित आहे तेथे एप्लिकेशन चे एक ह्यूज सेट आहे जेव्हा एम्बेड केलेल्या सिस्टममध्ये कम्युनिकेशन कपॅबिलिटी देखील प्राप्त होते तेव्हा आम्ही त्याला आयओटी म्हणतो मी तुम्हाला आयओटी आणि एम्बेडेड सिस्टम बद्दल सांगेन मी तुम्हाला यापूर्वीच या दोघांमधील रिलेशन सांगितले आहे आयओटी एक मोठे पिक्चर तयार करते अर्थातच ती केवळ एक एम्बेड केलेली सिस्टम नाही तर ती अनेक एम्बेडेड सिस्टम चा कलेक्शन आहे जी एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात जगात कोट्यावधी गोष्टी आहेत ज्या डेटा तयार करु शकतात आणि एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात हे या सेन्सर्समधून बरेच डेटा तयार करते आणि जिथे हा डेटा जाईल तेथे पुढील प्रोसेसिंग साठी डेटा कोठेतरी सेव्ह केला जाईल इतका डेटा जनरेट होतो इतका प्रचंड डेटा स्टोर करणे इतके सोपे नाही डेटा योग्यरित्या सेव्ह करण्यासाठी तुमच्याकडे काही आर्किटेक्चर असण्याची गरज आहे परंतु काही प्रकरणांमध्ये जर सेन्सर्स काही अनावश्यक डेटा तयार करीत असतील ज्यास आपल्याला संपूर्ण कालावधीसाठी माहित असणे आवश्यक नाही तर आपण त्या डेटास फक्त डिलीट करु शकता प्रत्येक आयओटी नोड मूलत एक एम्बेड केलेली सिस्टम आहे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे आणि या आयओटी रिव्होल्यूशन मुळे या एम्बेडेड सिस्टम ला जीवनाचे नवीन लीज देण्यात आले आहे एम्बेड केलेली प्रणाली नवीन नव्हती परंतु हा बज्डवर्ड आयओटी बर्याच काळासाठी आहे आपण गेली 5 वर्षे समजू या आयओटी रिव्होल्यूशन ने जुन्या एम्बेड केलेल्या सिस्टमला आपण म्हणू शकता अशा जीवनाचे नवीन लीज दिले आहे एम्बेडेड सिस्टम डिझाइनकडे नेणारे काही वैशिष्ट्यपूर्ण एप्लिकेशन स्मार्ट होम ऑब्जेक्ट ट्रॅकिंग स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि निश्चितपणे जर आपण विविध आयओटीच्या आस्पेक्ट एकत्रित केले तर आपण त्यास स्मार्ट सिटी म्हणतो आणि त्या शेवटी स्मार्ट वर्ल्डला आकर्षित करतो आता आम्ही केस स्टडीचा विचार करू जिथे आपण ऑब्जेक्ट ट्रॅकिंग मॉड्यूलचा विचार करू प्रथम जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचा ट्रॅक घेतो तेव्हा आपण नेमके काय म्हणण्याचा प्रयत्न करीत असतो त्याबद्दल मी सांगेन मी ऑब्जेक्ट असू शकते माझी बॅग ऑब्जेक्ट असू शकते समजा मी एखाद्या ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी मेडिसिन प्रमाणे काहीतरी पाठवत आहे हे देखील एक ऑब्जेक्ट असू शकते माझी मुले खेळायला बाहेर जात आहेत त्यांना ऑब्जेक्ट्ससारखे मानले जाऊ शकते असेच इतरही एप्लिकेशन आहेत आम्ही सिस्टम तयार करणारे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स पाहू आणि बहुतेक एप्लिकेशनमध्ये समान असतात अंतिम इम्प्लिमेंटेशन ही एम्बेड केलेली सिस्टम समस्या आहे आपण ऑब्जेक्ट ट्रॅकिंग च्या एकूणच सिस्टम चा विचार केल्यास सर्व प्रथम आपल्याला एम्बेडेड सिस्टम तयार करावी लागेल आणि मग अर्थातच यात कम्युनिकेशन कपॅबिलिटी असेल पहिल्या स्टेपमध्ये आम्ही एक अतिशय सोपी सिस्टम तयार करण्यासाठी आवश्यक सेन्सर किंवा अॅक्ट्युएटर्ससह एक योग्य मायक्रोकंट्रोलर आणि इंटरफेस वापरतो तर आम्हाला प्रक्रियेसाठी योग्य मायक्रोकंट्रोलर आवश्यक आहे आणि संपूर्ण सिस्टम तयार करण्यासाठी आम्हाला काही सेन्सर किंवा अॅक्ट्युएटर देखील आवश्यक आहेत बर्याच आयओटी एप्लिकेशनसाठी कॉस्ट ही एक मोठी समस्या असू शकते मागील आठवड्यापूर्वी आम्ही या सर्व गोष्टींबद्दल चर्चा केली आहे ज्यावर आपण अवलंबून असलेल्या किती युनिट्सची कॉस्ट अवलंबून असते यावर खर्च अवलंबून असतो जर आपण खरोखर खूप कमी संख्येने युनिट्स तयार करत असाल तर कदाचित किंमत मोठी असेल परंतु जर समान प्रकारचे उत्पादन मोठ्या संख्येने युनिट्ससाठी डिझाइन केले असेल तर आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असाल तर कॉस्ट नेहमीच कमी होते सबसिस्टिम ची निवड कॉस्ट इश्युद्वारे निर्धारित केली जाऊ शकते हे आपण किती युनिट्स तयार करीत आहात कोणत्या कम्युनिटी ला ते डिव्हाइस हवे आहे यावर अवलंबून आहे आपण त्यास कसे विकत घ्याल जेणेकरून डिव्हाइसचे महत्त्व ह्यूज कस्टमर पर्यंत जाईल जर ग्राहकांना खरेदी करायची असेल तर आपल्याला काही प्रकारचे मार्केटिंग देखील करावे लागेल तर आपले उत्पादन विक्रीसाठी आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यामध्ये बर्याच गोष्टींचा समावेश आहे परंतु कॉस्ट हा एक महत्वाचा घटक आहे आता ऑब्जेक्ट ट्रॅकिंग वर येऊ प्रथम ऑब्जेक्ट ट्रॅकिंग म्हणजे काय ही एक अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे आम्ही रिअल टाइममध्ये कोणतीही वस्तू शोधू शकतो म्हणजे आपण असे म्हणू शकता की माझे मुल मला माहित असलेल्या कोणत्याही वेळी खेळायला बाहेर गेले आहे माझे मुल कुठे खेळत आहे तो खेळाच्या मैदानाच्या आत आहे की नाही तो रिअल टाइममध्ये इतर ठिकाणी गेला आहे या प्रक्रियेत आमच्याकडे काही प्रकारचे एप्लिकेशन असू शकतात कदाचित हा आपल्या मोबाइल फोनमधील वेब एप्लिकेशन किंवा अॅप म्हणून असेल तर तो मला माझ्या मुलाचे करंट लोकेशन सांगू शकेल काय करणे आवश्यक आहे मी तुम्हाला एकेक करून सांगेन परंतु इथेच मला या ऑब्जेक्ट ट्रॅकरची आवश्यकता आहे एखादी वस्तू काळाच्या ओघात आपले लोकेशन बदलणारी कुठलीही कल्पना करण्यायोग्य ऑब्जेक्ट असू शकते ती माझे वाहन माझी कार किंवा बस किंवा ट्रक किंवा विमान असू शकते असे वाहन असू शकते किंवा मी म्हटल्याप्रमाणे ते माणूस असू शकते एखादे लहान मूल असू शकते किंवा ते आपले जुने पालक असू शकतात ते गाय आपला कुत्रा काही वन्यजीव इत्यादी पशू असू शकते तर आम्हाला ऑब्जेक्ट ट्रॅकिंग ची आवश्यकता का आहे मला असे वाटते की मी आधीपासूनच तुम्हाला असे करण्यास उद्युक्त केले आहे की तसे करा आम्हाला ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आवश्यक आहे परंतु मी तुला आणखी काही उदाहरणे देईन जिथे आपल्याला दिसेल की केवळ ऑब्जेक्टचा ट्रॅकिंग ठेवण्यात अर्थ नाही आम्हाला आणखी काही डेटा प्राप्त करण्यासाठी ऑब्जेक्टशी जोडण्यासाठी आणखी काही सेन्सर्स देखील आवश्यक आहेत आपण औषध वितरण म्हणून एक उदाहरण घेऊ काही पर्यावरणविषयक परिस्थितीत काही औषध देणे आवश्यक आहे असे आपण म्हणूया आपल्याला माहिती आहे औषधांना विशिष्ट टेम्परेचरची आवश्यकता असते जर आपल्याला औषध खूप गरम ठिकाणी ठेवायचे असेल तर ते खराब होऊ शकते तर आपल्याला टेम्परेचर राखणे आवश्यक आहे तर साधारणपणे काय केले जाते जर तुम्हाला A ठिकाणाहून B पाठवण्यासाठी औषध पाठवायचे असेल तर आम्ही हे औषध काही डिलिव्हरी एजंटला देतो औषधासह आम्ही काही डिव्हाइस संलग्न करतो ज्यामुळे त्याचे लोकेशन तसेच टेम्परेचर हुमिडिटी आणि इतर संबंधित माहिती देखील समजेल म्हणूनच हे औषध ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणीच पाठवत नाही तर सध्याचे टेम्परेचर किती आहे हे त्याशिवाय आपण देखील ट्रॅकिंग करू शकतात विविध सेन्सरवरील माहिती काही योग्य कम्युनिकेशन मेकॅनिज्मद्वारे वेळोवेळी सर्व्हरवर अपलोड केली जाईल मेकॅनिज्म जीपीआरएस किंवा एसएमएस असू शकते आम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ आणि हे दोन्ही पॅरामीटर्ससह दोन्ही लोकेशन काही डेटाबेसमध्ये अपलोड करेल आम्ही हे नक्कीच एसएमएसद्वारे करू शकतो हे दुसर्या काही मोबाइल नंबरवर पाठविले जाईल परंतु जर तुम्हाला ती इंटरनेटवर पाठवायची असेल तर तुम्हाला जीपीआरएस सेवा वापरावी लागेल मुळात हे असेच कार्य करते संबंधित व्यक्ती रिअल टाइममध्ये त्या वस्तूचा ट्रॅकिंग करू शकते अर्थातच जर सर्व डेटा वेळोवेळी अपलोड केला गेला तर प्रत्येक 5 मिनिटांनी सांगायला मिळाला तर आम्ही सर्व्हरवर डेटा पाठविणारी डिव्हाइसेस अपलोड करीत असतो तर रिअल टाइममध्ये संबंधित व्यक्ती सहजपणे ट्रॅक करू शकतो आणि कदाचित हिस्टोरीरिकल डेटामध्ये प्रवेश देखील असू शकेल कारण आम्ही तो डेटाबेसमध्ये स्टोर करत आहोत तर तुम्ही हे शोधून काढू शकता असे म्हणू याक्षणी मी तपासत आहे पण एक तासापूर्वी काय झाले टेम्पेरचर काय होते तेही आपण पाहू शकतो कारण डेटाबेसमध्ये आपण सर्व काही स्टोर केले आहे आपण लिविंग बेइंग चा ट्रॅकिंग घेण्याचे उदाहरण घेऊ मी औषधासाठी ज्याप्रमाणे चर्चा केली आहे तशी मेकॅनिज्म अगदी समान आहे येथे समान असेल फक्त आवश्यक सेन्सरच एका परिस्थितीत दुसर्या परिस्थितीत बदलू शकतात त्यांच्या जीवनशैलीबद्दल माहिती मिळविण्यासाठी वन्यजीवांचा ट्रॅकिंग घेत आहोत अशा अनेक इतर माहिती आपण एकत्रित करू शकतो आपल्याकडे अक्सेलोरेमीटर सारखे डिव्हाइस असू शकते आम्ही काळाच्या ओघात त्याकडे लक्ष देतो तर अक्सेलोरेमीटर म्हणजे काय ते आम्ही पाहू म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राण्याने दिवसात करत असलेल्या ऍक्टिव्हिटी शोधण्यासाठी आपण असे प्रकारचे डिव्हाइस ठेवू शकता आम्ही आमच्या पाळीव प्राणी किंवा त्या मार्गाने कोणत्याही गुरेढोरे ट्रॅकिंग घेऊ शकतो तर ऑब्जेक्ट ट्रॅकर तयार करण्यासाठी काय आवश्यक आहे मी तुम्हाला प्रेरणा दिली आहे आपण ते अगदी सहजपणे तयार करू शकता परंतु काही आवश्यकता आहेत आपल्याकडे काही डिव्हाइस असणे आवश्यक आहे जे लोकेशन ट्रॅकिंग घेतील आणि काही डेटा देखील प्राप्त करेल आवश्यक असल्यास काही सेन्सर डेटा अपलोड केला जाऊ शकतो प्रोसेसिंग साठी कोणते सर्व डिव्हाइस आवश्यक आहेत ते पाहूया मायक्रोकंट्रोलर ला काही स्थानिक प्रोसेसिंग करण्यासाठी आणि विविध सेन्सर आणि कम्युनिकेशन सबसिस्टिम इंटरफेस आवश्यक आहे त्या लोकेशन ट्रॅकिंग घ्यावा लागेल म्हणून त्या मायक्रोकंट्रोलर मध्ये एक कोड लिहिला जाणे आवश्यक आहे जे लोकेशन प्राप्त करेल आम्हाला दर 5 मिनिटांनी त्याचा ट्रॅकिंग घ्यायचा आहे असे सांगा तर त्यानुसार तुम्ही कोड लिहू शकता दर 5 मिनिटानंतर ते सेन्सर्सकडून वाचले जाईल आणि ते सर्व्हरवर अपलोड होईल तर आम्हाला पहिल्या स्टेप मध्ये मायक्रोकंट्रोलर आवश्यक आहे त्यानंतर कम्युनिकेशन कपॅबिलिटीसाठी आपल्याला जीएसएम मॉड्यूलची आवश्यकता असेल आम्ही काळाच्या ओघात या बद्दल चर्चा करू आणि स्थान सेन्सिंगसाठी आम्हाला जीपीएस मॉड्यूल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आवश्यक आहे आणि पॅरामीटर सेन्सिंगसाठी आपल्याला टेम्पेरचर सेन्सर किंवा हुमिडिटी सेन्सर किंवा प्रेशर सेन्सर सारख्या विविध सेन्सर ची आवश्यकता आहे तर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग सिस्टम तयार करण्यासाठी या चार गोष्टी आवश्यक आहेत हे एकंदरीत आकृती आहे जर आपणास हे मायक्रो कंट्रोलर आहे असे दिसले तर हे जीपीएस मॉड्यूल आहे जे मायक्रोकंट्रोलर सह कनेक्ट केले जाईल ज्यामुळे समन्वय लक्षात येईल तेथे काही सेन्सर देखील संलग्न केलेले असू शकतात जे मायक्रोकंट्रोलर द्वारे वाचले जातील आणि मी म्हटल्याप्रमाणे दर 5 मिनिटांनी हा डेटा काही सर्व्हरला जीएसएम मॉड्यूल वापरुन या मायक्रोकंट्रोलर द्वारे पाठविला जाईल हे मुळात एकूणच सिस्टीम आहे जिथे प्रोसेसिंग कपॅबिलिटी सह आमच्याकडे डेटा वाचण्यासाठी वेगवेगळे सेन्सर आहेत आणि ते येथे स्टोर केले जातील परंतु आपल्याकडे या जीएसएम मॉड्यूल द्वारे काही कॉम्युनिकेशन कपॅबिलिटी देखील आहे जे आम्ही काही सर्व्हरला डेटा पाठवित आहोत यावेळेस सर्व्हरमध्ये जे काही डेटा आहे ते आम्हाला सध्याचे लोकेशन देईल आणि जर आपल्याला मागील लोकेशन देखील पहायचे असेल तर आपण नेहमीच ते पाहू शकता म्हणूनच मी आधीच चर्चा केलेले हे मायक्रोकंट्रोलर आहे म्हणून मी याविषयी तपशीलवार चर्चा करीत नाही जीपीएस मॉड्यूल च्या संदर्भात तेथे विविध जीपीएस मॉड्यूल उपलब्ध आहेत हे एक उदाहरण जीपीएस मॉड्यूल आहे जे होलक्स जीआर 87 जीपीएस मॉड्यूल आहे आपण उपलब्ध असलेले इतर जीपीएस मॉड्यूल वापरू शकता आणि मग जीएसएम मॉड्यूल या कोर्समध्ये आम्ही सिम 9०० ए जीएसएम मॉड्यूल वापरला आहे ज्याबद्दल मी सविस्तरपणे चर्चा करणार आहे हे मुळात रिमोट लोकेशनसह कॉम्यूनिकेशनसाठी वापरले जाते आणि हे मोबाइल फोनद्वारे वापरले गेलेले तंत्रज्ञान वापरते आम्ही जेव्हा जेव्हा मोबाइल फोन वापरतो तेथे सिम स्लॉट असतो जिथे आपण सिम कार्ड ठेवता आणि ही सिम 9०० ए ची चिप आहे हा डेव्हलपमेंट बोर्ड आहे आपण ही विशिष्ट चिप कोणत्याही डेव्हलपमेंट बोर्ड मध्ये पाहू शकता येथे सिम स्लॉट आहे जेथे आपण सिम कार्ड लावाल आणि अर्थातच आपल्याकडे ट्रान्समीटर आणि रिसीव्हरसह जोडलेले हे व्हीसीसी ग्राउंड आणि इतर पिन आहेत आम्ही तेच मॉड्यूल एक्सपेरिमेन्टेशनसाठी वापरले आहे जे स्टॅण्डर्ड एटी कमांड सेटला देखील समर्थन देते या जीएसएम मॉड्यूल सह कॉम्यूनिकेशनसाठी आम्हाला स्टॅण्डर्ड एटी कमांड वापरावे लागतील हे एक ट्राय बँड जीएसएम जीपीआरएस इंजिन आहे जे या तीन फ्रिक्वेन्सीवर कार्य करते म्हणजे 900 मेगाहेर्ट्ज 1800 मेगाहर्ट्ज आणि 1900 मेगाहर्ट्ज आणि त्यासह इंटेग्रेट करण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारचे सेन्सर असू शकतात तर कॉम्यूनिकेशनसाठी आम्ही ब्लूटूथ रेडिओ कॉम्यूनिकेशन किंवा जवळपास फील्ड कॉम्यूनिकेशन देखील वापरू शकतो म्हणून आम्ही या लेक्चरच्या शेवटी आलो आहोत जेथे मी तुम्हाला सेन्सर डेटासमवेत प्रोसेसिंग कपॅबिलिटी व सोपी आयओटी सिस्टम कशी बनवू शकतो याची कल्पना दिली आहे आणि मी एका एप्लिकेशन बद्दल तपशीलवार चर्चा केली आहे हे ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आहे आम्ही पाहिले आहे की संपूर्ण सिस्टिम बिल्डिंग बर्यापैकी सरळ आहे परंतु त्यास असे बरेच प्रकार मिळाले आहेत ते बर्याच ठिकाणी वापरले जाऊ शकते